अभिवादन रचना टप्प्याबाबत असलेल्या टेलच्या मॉडेल 2 भाग 6 मध्ये आपले स्वागत आहे आपण विश्लेषणाचा टप्पा पूर्ण केला आहे आपण प्रत्येक सी ओ साठी नमुना मूल्यांकन साधन तयार करण्याची आवश्यकता वर्गीकरण सारणीमध्ये विषयाचे परिणाम स्थित करणे आणि जेथे जेथे आवश्यक असेल तेथे प्रत्येक सीओ क्षमतेमध्ये विस्तृत करणे आवश्यक आहे हे समजून घेतले या भागात आपण ऍडी मॉडेलच्या रचना प्रक्रियेसह प्रारंभ करू आपण उप प्रक्रिया पाहतो अभियांत्रिकी कार्यक्रमाच्या विषयाच्या रचने बाबत रचना टप्प्यात काय लक्ष केंद्रित केले जाते या भागाचे अपेक्षित परिणाम असे आहेत मूल्यांकनचे स्वरूप समजून घेणे रचना टप्प्यातील उप प्रक्रिया ओळखणे रचना टप्पा प्रामुख्याने संबंधित आहे शिकण्याची उद्दिष्टे मूल्यमापन म्हणजे प्रत्यक्ष कामगिरीचे एक माप आहे आणि मूल्यांकन म्हणजे मूल्यमापन साध्या भाषेत मांडणे होय हे खरं आहे की बऱ्याचदा प्राध्यापक या दोन संज्ञांचा परस्पर बदल करतात परंतु मूल्यमापन हे एक मोजमाप आहे आणि मूल्यांकन म्हणजे सोप्या भाषेत अर्थ लावणे हे पाहणे खूप महत्वाचे आहे की मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या शिक्षणास कारणीभूत ठरते बऱ्याच जणांची अशी धारणा आहे की मूल्यमापन खरोखर तितके महत्वाचे नाही परंतु हे एक ज्ञात सत्य आहे की मूल्यमापनाची गुणवत्ता शिक्षणाची गुणवत्ता वाढवते मूल्यमापन ही विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट आहे म्हणूनच ते तणावाचे कारण आहे परंतु शिक्षकांकडे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण बाणवण्यासाठी हेच एकमेव साधन आहे आमची मूल्यमापन साधने विद्यार्थ्यांना सांगतात की आपण काय महत्वाचे समजतो शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या मूल्यमापनाद्वारे शिकण्यासाठी मार्गदर्शन करतात तर मूल्यमापन अत्यंत गुणवत्तेचे आहे हे अत्यंत आवश्यक आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना सखोल शिकण्यास मदत झाली पाहिजे आणि यामुळे विद्यार्थ्यांना सखोल अभ्यास करण्यास मार्गदर्शन होते मूल्यमापनाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे एका मार्गाने हा एक प्रकारचा गोंद आहे जो विषयाच्या घटकांना जोडतो विषयाचा तपशील शिकवण्याच्या पद्धती आणि कौशल्य विकास हे सर्व मूल्यमापना द्वारे एकत्र गोंदलेले आहेत चांगल्या गुणवत्तेचे शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी चांगल्या गुणवत्तेचे मूल्यमापन करणे आवश्यक आहे नातेसंबंध म्हणून चाचणी साधने किंवा साधने आणि प्रश्न काय आहेत प्रश्न व अतिरिक्त संबंधित माहितीस सामान्यत चाचणी साधन किंवा साधन म्हटले जाते आपण प्रश्नांसह कोणती अतिरिक्त माहिती किंवा जोड प्रदान करू शकतो सरासरी विद्यार्थ्याने सोडवण्यास लागणारा वेळ देऊ शकतो तांत्रिक दृष्ट्या ज्यांना मूल्यमापनाची साधने अथवा पूर्ण प्रश्नपत्रिका असे म्हटले जाते त्यांच्यात एकूण वेळेला अनुसरून प्रश्न दिलेले आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे अशा अर्थाने की सरासरी विद्यार्थी आवश्यक संख्येच्या प्रश्नांची उत्तरे समाधानकारकपणे देऊ शकेल सरासरी विद्यार्थ्याकडून सोडवण्यासाठी अपेक्षित वेळेचा अंदाज असणे आवश्यक आहे शिक्षक हा अंदाज देऊ शकतात आणि याचा उपयोग मूल्यमापनाच्या साधनांचे योग्य नियोजन करण्यासाठी होतो तपासणी करणाऱ्यांसाठी जर प्रश्न करत्यापेक्षा वेगळे असेल तर मार्गदर्शक म्हणून नमुना उत्तर पुरवू शकतो किंवा काही दुवे सुचवू शकतो आपण काही दुवे समाविष्ट करू शकतो विषय परिणामांचा संकेतांक बौद्धिक स्तर ज्ञान प्रवर्ग काठीण्य पातळी वगैरे जेव्हा आपण साधनांची पेढी तयार करतो जसे की आपण नंतरच्या भागात पाहणार आहोत या दुव्यांसह मूल्यांकनाची साधने तयार करणे सोपे होते हे दुवे संबंधित असलेल्या या मूल्यांकन साधना बरोबर जोडले जाऊ शकतात कोणत्या प्रकारची मूल्यमापन साधने शक्य आहेत विविध प्रकारची साधने शक्य आहेत उत्तरे देण्यासाठी चे प्रश्न प्रश्नमंजुषा ही साधने असू शकतात हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की बऱ्याचदा असेच असले तरीही प्रश्नमंजुषा फक्त लक्षात ठेवण्याच्या पातळीशी संबंधित नसते प्रश्नमंजुषेत समजण्याच्या पातळीवरील प्रश्नही असू शकतात कमी अवघड असलेले वापर पातळीवरचे प्रश्नही असू शकतात उच्च पातळी अवघड असू शकते परंतु विविध बौद्धिक पातळीच्या प्रश्नांचा समावेश प्रश्नमंजुषेत होऊ शकतो आपण गृहपाठाचा साठी प्रश्न देऊ शकतो हे प्रश्न उच्च बौद्धिक पातळीवरील असू शकतात कारण हा गृहपाठ असतो विद्यार्थ्यांना हा पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळू शकतो ज्या गोष्टी आपण मर्यादित वेळेच्या मूल्यांकन साधनांद्वारे जसे की वर्ग चाचणी पूर्ण करू शकत नाही अशा गोष्टी आपण गृहपाठा द्वारे पूर्ण करू शकतो जरी गृहपाठामध्ये उच्च बौद्धिक पातळीच्या प्रश्नांची योजना करणे अपेक्षित असले तरीही अशा गृहपाठात आठवणे पातळी किंवा समजणे पातळी यातील प्रश्नसुद्धा समाविष्ट होऊ शकतात याबाबतचे स्वातंत्र्य शिक्षकाला आहे प्रयोगशाळेतील प्रयोग आयोजित करणे उपक्रम राबवणे हे उपक्रम अगदी छोटे लहान हां गट उपक्रम किंवा महत्त्वाचे उपक्रम असू शकतात क्षेत्रीय काम सुद्धा शक्य आहे अहवाल लिहावेत सादरीकरणे द्यावीत हे सर्व मूल्यमापन साधन अंतर्गत येते योग्य मूल्यमापन साधनांची निवड करणे हा प्रशिक्षकाचा अधिकार आहे एक मूल्यमापन साधन मूलत अनेक मूल्यमापन साधनांचा संग्रह असतो शिक्षक काही मूल्यमापन साधने निवडतात त्या एकत्रितपणे मूल्यमापन साधन तयार करतात थोडक्यात लेखी कामगिरी अपेक्षित असेलली प्रश्नपत्रिका परंतु अन्य मूल्यमापन साधनांसह देखील मूल्यमापन साधन असू शकते मी प्रश्नमंजुषा आणि प्रश्न असणारी प्रश्नपत्रिका तयार करू शकतो ज्यांना लेखी प्रतिसाद आवश्यक आहे म्हणजेच मूल्यमापन साधनांची विविध श्रेणी असणे शक्य आहे कोणती मूल्यमापन यंत्रणा वापरली पाहिजे हे प्रशिक्षकाला ठरवायचे आहे संभाव्यत संस्थांकडून किंवा विद्यापीठाकडून मूल्यमापन साधनांच्या स्वरूपाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध आहेत परंतु त्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शिक्षकांना मूल्यमापन साधने निवडण्यात काही प्रमाणात स्वातंत्र्य असेल तर त्यांचा एक उद्देश आणि संदर्भ असेल आणि ते मूल्यमापन साधनाची रचना निश्चित करेल त्यात विविध प्रकारची साधने असू शकतात प्रश्नमंजुषा मध्यावधी चाचण्या अंतिम परीक्षा गट प्रकल्प ही उदाहरणे आहेत नमूद केल्याप्रमाणे एकतर संस्था किंवा विद्यापीठाकडून दिशानिर्देश दिले जातात ज्यात विशेषत मध्यावधी चाचणी आणि अंतिम परीक्षा यासारख्या बाबींचा संदर्भ असतो परंतु या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये मूल्यमापन करण्याचे साधन तयार करणारे घटक निवडण्यासाठी प्रशिक्षकास काही विशिष्ट स्वातंत्र्य उपलब्ध आहे मूल्यमापनाचे प्रकारः मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे शिकण्यासाठी किंवा शैक्षणिक आकलनासाठी फॉर्मेटिव्ह असेसमेंट किंवा मूल्यमापन असते याला काही प्रकरणांमध्ये निदान मूल्यमापन असेही म्हणतात आणि शिक्षणाचे मूल्यमापन जेथे होते त्याला एकत्रित मूल्यमापन म्हणतात शेवटी एकत्रित मूल्यमापनाचा उद्देश विद्यार्थ्यास गुण किंवा श्रेणी देणे होय तर हा सारांश आहे आणि त्यात अंतिम श्रेणी किंवा त्या विशिष्ट मूल्यांकनाशी संबंधित गुण असतात मूलभूत मुल्यांकनात हे शिकवणे प्रशिक्षकाच्या अपेक्षेप्रमाणे घडत आहे की नाही हे ठरविण्यावर अधिक भर असतो किंवा शिक्षणात काही अडथळे आहेत किंवा शिकवण्याच्या दृष्टीने काही अवघड जागा आहेत का ज्यामुळे शिकवण्याचे धोरण बदलू शकते शिकणे अपेक्षित पद्धतीने होत आहे की नाही हे समजण्यासाठी प्रशिक्षक मूल्यमापनाचा साधन म्हणून वापर करतात म्हणूनच याला शिकण्यासाठी मूल्यमापन किंवा शैक्षणिक मूल्यमापन असे म्हणतात विधायक मूल्यमापनाचे निकाल हे शिकवण्याच्या पद्धती किंवा धोरणे बदलण्यासाठी वापरले जाऊ शकतात हे शक्य आहे की एखाद्या विशिष्ट साधनाचा विधायक मूल्यमापन आणि एकत्रित मूल्यमापन दोन्हीसाठी उपयोग होऊ शकतो उदाहरणार्थ वर्ग चाचणी एकत्रित मूल्यमापनाचे साधन म्हणून वापरली जाऊ शकते जे सध्याच्या संदर्भात सामान्यतः होते दर्जेदार शिक्षणात काही अडथळे नाहीत हे ओळखण्यासाठी अशा चाचणीमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांचा विधायक मूल्यमापनाद्वारे मागोवा घेतला जाऊ शकतो चाचणी साधनाचे विस्तृत वर्गीकरण असे असेल की काही लेखी चाचणी साधने असतील किंवा कामगिरी चाचणी साधने असतील कामगिरी चाचणी साधने म्हणजे सादरीकरण येथे विद्यार्थी काही सादर करतात आणि त्याचे व्यक्तिनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन केले जाते जे सध्या आपण पाहात आहोत प्रथम प्रकार जो लेखी प्रतिसाद प्रकार आहे तेथे आपल्याकडे साधनांची विस्तृत निवड उपलब्ध आहे प्रामुख्याने त्यांना निवड प्रकार किंवा पुरवठा प्रकार म्हणून संबोधले जाऊ शकते निवड प्रकारात विद्यार्थ्यास काही विशिष्ट प्रतिसाद दिले जातात आणि विद्यार्थी यापैकी एक किंवा अधिक पर्याय प्रश्नास दिलेला प्रतिसाद म्हणून निवडतो एक सामान्य उदाहरण म्हणजे बहुविकल्प प्रश्न असेल पुरवठा प्रकारात विद्यार्थ्याला त्याच्या समजुतीवर अवलंबून अथवा वापर तत्वाच्या दीर्घकालीन स्मृतीवर अवलंबून अथवा इतर कुठल्या सुगाव्याच्या आधारे उत्तर पुरवावे लागते मुळात निवड प्रकारात विस्तृत श्रेणी असते प्रामुख्याने बहुपर्यायी प्रश्न हा ठराविक साच्यात असतो परंतु आपण एकापेक्षा अधिक अचूक उत्तरे असणारे निवडी सारखे किंवा चूक का बरोबर विधाने किंवा जोड्या लावा हे वापरू शकतो जोड्या लावा या प्रकारात आपल्याकडे पर्याय असतात जसे दोन्ही बाजूस समान प्रकारचे घटक दिले जातात अथवा भिन्न प्रकारचे पुनरनियोजन एक विशिष्ट क्रम यात दिलेला असतो आणि त्या क्रमामध्ये काही पायर्या चुकीच्या क्रमाने दिलेल्या असतात विद्यार्थ्यांनी त्यांना योग्य पद्धतीने पुन्हा क्रमबद्ध करणे अपेक्षित आहे पुनर्क्रमित करण्याचे निकष मूळ तर्क किंवा अंतर्निहित लौकिक क्रम असू शकतात हा एक संभाव्य मार्ग आहे पुन्हा हे सामग्री विषयाचे स्वरुप मूल्यमापन साधन आणि संदर्भ आणि इतर कुठल्याही प्रकारच्या साधनांच्या मूल्यमापनापेक्षा अधिक योग्य आहे यावर अवलंबून असते दिलेल्या संदर्भात कोणत्या बाबी सर्वात योग्य आहेत हे प्रशिक्षकाला ठरवायचे आहे चेकलिस्ट असू शकतात विस्तृत विविधता नक्कीच शक्य आहे रिक्त जागा भरतानाही दिलेल्या शब्दाच्या यादीतून निवडलेल्या शब्दासह रिक्त जागा भरणे हा निवडीचा प्रकार बनू शकतो पुरवठा प्रकार साधने बऱ्यापैकी ज्ञात आहेत आपण चाचणी किंवा सत्रांत प्रश्नपत्रिकेत विचारत असलेले आमचे विशिष्ट तपशीलवार उत्तरांचे प्रश्न आपल्याकडे पूर्ण करण्याचे प्रकार देखील असू शकतात विद्यार्थ्यांनी पुरविलेल्या शब्दांची निवड करून रिक्त जागा भरणे आधी दिलेली सूची नाही किंवा रेखाटन लेबल थोडक्यात उत्तरे रचना प्रतिसाद सांख्यिकीय प्रश्न अगदी तोंडी परिक्षा असू शकते जरी काहींना असे वाटते की मौखिक परीक्षा ही एखाद्या कामगिरीसारखी आहे कारण मौखिक परीक्षेच्या कामगिरीच्या पैलूबद्दल व्यक्तिनिष्ठ भावना दूर करणे फार कठीण आहे तेथे देहबोली असते एका ठराविक मार्गाद्वारे उत्तर व्यक्त केले जाते एक मार्ग आहे ज्याद्वारे संवादाचे कार्य मौखिक पद्धतीने होत नाही या घटकांना दूर करणे फार कठीण आहे तर काही जण मौखिक परीक्षेला सादरीकरणसारखे मानतील परंतु त्या पुरवठा प्रकारातील घटक म्हणूनही विचारात घेणे शक्य आहे नंतर कार्यप्रदर्शन प्रकारचे चाचणी घटक सादरीकरणांसारखे असतात एक विद्यार्थी व्यासपीठावर येतो आणि सेमिनार सादर करतो किंवा उपक्रमाचा सारांश सादर करतो हे सामूहिक चर्चा प्रकल्प सिम्युलेशन प्रयोग आणि तयार केले जाणारे प्रोटोटाइप आणि काही प्रकारचे सादरीकरण केले जाणारे फील्ड स्टडीज असू शकतात नमूद केल्याप्रमाणे मौखिक परीक्षेला साधनाचा प्रकार वस्तू साधन उपकरणे तपासल्या जाणाऱ्या वस्तू आणि परीक्षेच्या निकालांचा सारांश म्हणून बघितले जाऊ शकते असे बरेच प्रकार शक्य आहेत कार्यक्षमता प्रकाराचे प्राथमिक वैशिष्ट्य म्हणजे केवळ प्रतिसाद योग्य किंवा बरोबर नसण्यापेक्षा बरेच काही आहे तर इतर बाबींवर विचार करणे आवश्यक आहे ज्या मूलत व्यक्तिनिष्ठ आहेत परंतु आम्हाला त्या व्यक्तिनिष्ठ मूल्यमापनासाठी काही वस्तुनिष्ठता आणण्याची गरज आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मूल्यमापनाची गुणवत्ता जी वैधता आणि विश्वासार्हतेद्वारे दर्शविली जाते वैधता ही एक मापक पट्टी आहे ज्यामुळे मुल्यमापन मोजता येते जे मूल्यमापनातून मापन करायचे असते सैद्धांतिक दृष्टीकोनातून वैधतेचा विविध प्रकारे विचार केला जाऊ शकतो परंतु आमच्या संदर्भानुसार प्राथमिक लक्ष या बाबीवर केंद्रीत करण्यात आले आहे की मूल्यमापन साधनांचा उपयोग विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रतिक्रियेसाठी केला जात आहे जो आम्हाला डेटा प्रदान करेल ज्याच्या आधारे आपण सीओ किती प्रमाणात प्राप्त करत आहोत हे निर्धारित करू शकतो सीओ मूलत एक कौशल्य किंवा योग्यतेचा एक संच आहे जो विद्यार्थ्याने आत्मसात करणे आणि प्रदर्शन करणे आवश्यक आहे आम्हाला हे जाणून घेण्यास आवडेल की विद्यार्थ्याने किती कौशल्ये आत्मसात केली आहेत आणि या कार्यक्षमता प्रदर्शित करण्यास तो सक्षम आहे म्हणून आपण मूल्यमापन वापरत आहोत जोपर्यंत मूल्यमापन वैध नाही तोपर्यंत आम्हाला विद्यार्थ्यांकडून मिळालेला कार्यक्षमता डेटा त्या सीओची प्राप्तीची पातळी निश्चित करण्यात आम्हाला मदत करणार नाही जर सीओ काही विशिष्ट कौशल्यांचा संच सांगत असेल परंतु जर मूल्यमापन खरोखरच त्या कौशल्यांकडे लक्ष देत नसेल तर मूल्यमापन साधन खरोखरच वैध नाही आम्हाला मिळालेल्या डेटाचा विद्यार्थ्यांनी कोणत्या स्तरापर्यंत कौशल्य आत्मसात केली आहेत हे निर्धारित करण्यासाठी काही उपयोग होत नाही प्रत्येक मूल्यमापन साधनाची वैधता तपासली जाणे अत्यंत आवश्यक आहे हे फार महत्वाचे आहे कारण एनबीए फ्रेमवर्क अंतर्गत महाविद्यालयांमध्ये गुणवत्तेसाठी मूल्यमापन साधनांची छाननी करण्यासाठी एक समिती असणे अपेक्षित आहे गुणवत्तेचा सर्वात महत्वाचा घटक म्हणजे वैधता समितीने वैधतेसाठी मूल्यमापन साधनाची तपासणी केली पाहिजे डेटा मिळविण्याच्या दृष्टीने एक अवैध साधारण व्यावहारिकदृष्ट्या निरुपयोगी आहे सत्रांत परीक्षेच्या प्रश्नपत्रिकानासुद्धा काही प्रमाणात गुणवत्ता आश्वासक क्रियेतून जावे लागते जरी ते एक स्तर 2 संस्था असेल म्हणजेच शैक्षणिकदृष्ट्या विना स्वायत्त संस्था जिथे सत्रांत परीक्षा विद्यापीठाकडे असते विद्यापीठातच परीक्षकांचे एक मंडळ असते जे खरोखरच सत्रांत परीक्षेच्या प्रश्नपत्रिकानचे परीक्षण करते आणि गुणवत्ता तपासते म्हणून वैधता हा एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे आणि जोपर्यंत शिक्षक त्या योजनेचे आगाऊ नियोजन आणि अंमलबजावणीसाठी लक्षपूर्वक काळजी घेत नाही तोपर्यंत ओबीई फ्रेमवर्कच्या दृष्टीने मूल्यमापनाचा जास्त उपयोग होणार नाही मूल्यांकनाचे दुसरे महत्त्वाचे पैलू जे सामान्यत बऱ्याच शिक्षकांकडून चांगले मानले जात नाही म्हणजे विश्वासार्हता म्हणजेच मूल्यमापनाच्या सातत्याचा मापदंड जर विद्यार्थ्यांच्या एका तुकडीने विषय पूर्ण केला तर त्यांचे मूल्यमापन केल्यावर आम्हाला विशिष्ट कामगिरीचा डेटा मिळतो आणि जर दुसऱ्या तुकडीने तो विषय आणि मूल्यमापन पूर्ण केले तर आणि आमच्याकडे कामगिरीचा डेटा आहे आणि जर तो समान असेल तर आपण दोन्ही तुकड्यांमध्ये शिक्षणाची पातळी समान असू शकेल अशी अपेक्षा करू शकतो त्याकडे पाहण्याचा आणखी एक मार्ग आहे एका तुकडीत आपण पाहिले आहे की प्राप्तीची पातळी लक्ष्यांपेक्षा कमी आहे याचा अर्थ असा आहे की आपण पुढील वेळी प्राप्तीची पातळी सुधारण्यासाठी काही कृती योजना समाविष्ट केल्या आहेत आपल्याला कामगिरीचा डेटा मिळतो जो प्राप्तीच्या पातळीत सुधारणा दर्शवितो आपण असे म्हणू शकतो की वास्तविक शिक्षणामध्ये सुधारणा झाली आहे किंवा सुधारित कामगिरीचा डेटा खराब मूल्यमापनामुळे आहे आमचे मूल्यमापन किती प्रमाणात विश्वसनीय आहे या अर्थाने भिन्न तुकड्यांमधून प्राप्त केलेल्या स्कोअरमध्ये भिन्न वेळी काही विशिष्ट सातत्य असते त्या डेटा मधून प्रामुख्याने शिक्षण दर्शविले जाते म्हणजेच वापरलेली मूल्यमापनाची साधने कमी अधिक प्रमाणात एक सारख्या स्वरूपाची आहेत यातून विद्यार्थ्यांची कामगिरी शोधून काढता येते विश्वसनीयता देखील महत्त्वपूर्ण आहे परंतु काही प्रक्रिया पायर्यांचे अनुसरण करून विश्वसनीयतेची खात्री दिली जाऊ शकते मूल्यमापनाची गुणवत्ता मूलत हे ठरवेल की विद्यार्थ्यांद्वारे गुणवत्तापूर्ण शिक्षण सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने कामगिरीचा डेटा किती उपयुक्त आहे एकत्रित मूल्यमापनाची गुणवत्ता या संकल्पना नकाशामध्ये दर्शविली आहे एकत्रित मूल्यमापन वैधता आणि विश्वासार्हतेद्वारे दर्शविले जाते वैधता हा असा मापदंड आहे ज्यामध्ये मूल्यमापन साधनांच्या प्रस्तावित वापरासाठी मूल्यांकन स्कोअरच्या स्पष्टीकरणासाठी पुरावा आणि सिद्धांत समर्थन करतात कळीचा शब्द प्रस्तावित वापर असा आहे आपण हा डेटा सीओ प्राप्तीची पातळी निश्चित करण्यासाठी वापरत असल्यास सीओ प्राप्तीची पातळी निश्चित करण्यासाठी हा डेटा वैध असणे आवश्यक आहे एकत्रित मूल्यमापन किंवा विशिष्ट मूल्यमापन साधनाची ती वैधता आहे विश्वसनीयता म्हणजे भिन्न तुकड्यांना समान मूल्यमापन साधनांच्या द्वारे तपासल्यानंतर आलेल्या स्कोअरचे सातत्य वैधता आणि विश्वासार्हता दोन्ही आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि त्या दोन्ही काही विशिष्ट पायऱ्या वापरून प्राप्त केल्या जाऊ शकतात प्रक्रियांच्या खालील पायऱ्या समाविष्ट आहेत प्रथम चांगले परिभाषित विषय परिणाम जे आवश्यकतेनुसार क्षमतेमध्ये बदलले जाऊ शकतात आणि या विषयाचे अपेक्षित परिणाम अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले जातात एक योग्य परिभाषित मूल्यमापन नमुना जो सीओ योग्यरित्या योग्य बौद्धिक स्तरावर मूल्यमापन पूर्ण करते हे सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक आहे मूल्यमापन नमुना नुसार साधनांची पेढी ज्यामुळे वैध आणि विश्वासार्ह अशी मूल्यमापन साधने तयार करणे तुलनेने सोपे होते निवडलेल्या काठिण्यपातळी साठी एक परिभाषित मूल्यमापन साधन आवश्यक आहेत काठिण्य पातळी जटिलतेच्या पातळीपेक्षा भिन्न आहे म्हणजेच आपल्याकडे समजण्याच्या स्तरावर मूल्यमापन असल्यास आणि वापरण्याच्या पातळीवर आणखी एक वापरण्याची पातळी उच्च जटिलतेच्या पातळीवर आहे परंतु ते उच्च अडचणीच्या पातळीवर आहे असे म्हणायचे नाही दिलेल्या जटिलता पातळीवर आमच्याकडे वेगवेगळ्या काठिण्य पातळीचे मूल्यमापन साधने असू शकतात वापर करण्याच्या त्याच पातळीवर आपल्याकडे एखादे साधन खूप कठीण कमी कठीण माफक प्रमाणात कठीण अशा वेगवेगळ्या काठिण्य पातळी शक्य आहेत मूल्यमापनाची काठिण्यपातळी बाबत प्रशिक्षकाने निर्णय घेणे आवश्यक आहे या प्रक्रियेच्या पायऱ्यांची पूर्तता करून आपण एकत्रित मूल्यमापनाची वैधता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करू शकतो मूल्यांकन मध्ये पद्धतशीर आणि अनियत त्रुटी टाळून विश्वासार्हता देखील सुनिश्चित केली जाते जेव्हा मूल्यांकन शक्य तितके स्वयंचलित केले जाऊ शकते किंवा जेव्हा स्थापित केलेल्या उत्तराच्या साच्या नुसार एखाद्या प्राध्यापकांकडून मूल्यांकन केले जाते तेव्हा ते सुकर होते गुणवत्ता मूल्यमापन सुनिश्चित करण्यात वैधता आणि विश्वासार्हता खूप महत्वाची भूमिका बजावते आणि यासाठी योग्य प्रमाणात योजना आधीच तयार करणे आवश्यक आहे कोणत्या प्रकारचे नियोजन आवश्यक आहे ते आपण पाहूया परंतु एकत्रित मूल्यमापनाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी ते आवश्यक आहे कधीकधी लोकांना आश्चर्य वाटते की विश्वासार्हता खरोखर एक संबंधित समस्या आहे का कारण एखादा शिक्षक त्याच महाविद्यालयात दुसऱ्यादा तोच विषय शिकवणार नाही उच्च स्तरीय संस्था वगळता बहुतांश अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापकांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण लक्षणीय आहे प्रश्नपत्रिका तयार करणारी बाह्य व्यक्ती वैधतेच्या सर्व निकषांचे अनुसरण करू शकत नाही संलग्न विद्यापीठ प्रणालीमध्ये जर सर्व संबंधित व्यक्ती नवीन शिक्षक बाह्य पेपर सेटर्स या सर्व पायर्यांचे अनुसरण करत असतील जर तसे झाले तर वैधता समस्या आणि विश्वासार्हतेच्या आवश्यकता स्वयंचलितपणे पूर्ण होतात याचा अर्थ असा आहे की जर आपण एखादी प्रक्रिया तयार करू शकलो आणि ती योग्यरित्या कार्यान्वित केली असेल आणि सर्व संबंधित लोक नवीन शिक्षक प्राध्यापक बाह्य पेपर केंद्रे सर्वजण प्रक्रिया पायर्यांचे योग्यरित्या अनुसरण करतात तर आपल्याला वैधता आणि विश्वासार्हता देखील मिळते म्हणून प्रक्रिया योग्य रीतीने राबविणे महत्वाचे आहे हे प्राध्यापकांच्या स्वातंत्र्यावर काही प्रकारचे बाह्य नियम लागू केल्यासारखे दिसते परंतु ते तसे नाही हे अनिवार्य आहे की प्राध्यापकांना सर्व स्वातंत्र्य आहे परंतु प्रक्रिया पायऱ्यामुळे हे सुनिश्चित होते की प्राध्यापकांनी जे केले ते गुणवत्ता मूल्यमापनानुसार होते हा एक प्रकारचा अधिनियम म्हणून किंवा शिक्षकांच्या स्वातंत्र्यावर एक प्रकारचा निर्बंध म्हणून पाहिला जाऊ नये परंतु एकत्रित मूल्यमापनाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी प्रक्रियेचा पुढाकार म्हणून पाहिले जावे त्या दृष्टीकोनातून पाहिल्यास प्राध्यापकांना ती प्रक्रिया पायरी स्वीकारण्यात कोणतीही अडचण नसावी संस्था किंवा विद्यापीठाच्या अटी व नियमांनुसार प्रक्रिया सुधारणे शक्य आहे परंतु आमच्याकडे प्रक्रिया असणे आवश्यक आहे मग मूल्यांकन स्कोअरिंग आहे सामान्यत 1 2 5 10 किंवा त्यापेक्षा जास्त गुणांची बदलणारी संख्या असते परंतु अनेक सत्रांत प्रश्नपत्रिकांमध्ये विविध प्रकारचे मापदंड असतात अगदी 12 गुण 8 गुण हे सर्व शक्य आहे परंतु नंतर आपण हे पाहू की संस्था किंवा विद्यापीठात विशिष्ट प्रकारचे मानकीकरण असू शकते जसे की एक चांगली साधं पेढी तयार करण्याच्या बाबतीत निश्चित स्वातंत्र्य आहे परंतु पुन्हा ही धोरणात्मक बाब आहे परंतु जर याची काळजी घेतली गेली तर आपण कमी प्रमाणात प्रयत्नांसह गुणवत्ता मूल्यमापन तयार करू शकतो आपण कामगिरी देणाऱ्या साधनांचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करीत असताना आम्हाला रुब्रिक्सची आवश्यकता आहे रुब्रिक म्हणजे काय एखाद्या विद्यार्थ्याने सादरीकरण केले त्याप्रमाणे कामगिरीच्या व्यक्तिनिष्ठ मूल्यमापनासाठी हे एक गुण देण्याचे साधन आहे सादरीकरणाची गुणवत्ता केवळ वास्तविक सामग्रीद्वारेच मोजली जात नाही परंतु इतरही अनेक घटक आहेत जे सादरीकरण चांगले करतात ते सर्व गुण कोणते आहेत जे सादरीकरण चांगले बनवतात आणि मग आपण त्याचे मोजमाप कसे करू त्यांचे मूल्यांकन कसे करावे ते सर्व रुब्रिक्सच्या विस्तृत अँटेनाखाली येतात मूलत ते व्यक्तिनिष्ठ आहे जरी रुब्रिक्समध्ये व्यक्तिनिष्ठता पूर्णपणे काढून टाकली जात नाही परंतु ती एक वस्तुनिष्ठ चौकट देते आणि ती पारदर्शक बनवते आणि यामुळे एक प्रकारची रचना देखील तयार होते जी विद्यार्थ्यांनाही उपयुक्त ठरते जेव्हा रुब्रिक्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले जातात तेव्हा विद्यार्थ्याला माहित होते की कोणत्या गुणधर्मांवर त्याचे मूल्यमापन केले जात आहे यामुळे विद्यार्थ्यांना मूल्यमापन प्रक्रिया अधिक स्पष्टपणे समजून घेण्यास आणि त्यानुसार तयारी करण्यास मदत होईल कार्यक्षमता चाचणी साधनांवरील विद्यार्थ्यांच्या प्रतिसादाचे मूल्यमापन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्षमतेशी जोडलेला रुब्रिक्स हा निकष आणि मानकांचा एक संच आहे थोडक्यात सेमिनार प्रेझेंटेशन किंवा प्रोजेक्ट वर्क प्रेझेंटेशन सारखा रुब्रिक्स निर्दिष्ट निकषांनुसार प्रमाणित मूल्यांकन करतात यामुळे श्रेणीत देणे सोपे आणि अधिक पारदर्शक बनते आणि जेव्हा हे विद्यार्थ्यांसमोर पोहचवले जाते याचा अर्थ असा की जेव्हा रुब्रिक्स विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले जातात विद्यार्थ्यांना माहित असते की कोणत्या आधारावर त्यांचे मूल्यांकन केले जात आहे आणि त्यानुसार ते तयार होऊ शकतात जर संपूर्ण यंत्रणा अधिक पारदर्शक झाली तर व्यक्तिशः मूल्यमापन म्हणजे काय हे आता अधिक पारदर्शक झाले आहे यात शंका नाही की ती व्यक्तिनिष्ठ आहे परंतु अधिक पारदर्शक चौकटीवर आधारित मूल्यांकन रुब्रिक्सचा हाच फायदा आहे आणि तिथे एक वेबसाइट आहे ज्याचा उल्लेख आहे rubistar org ज्यामध्ये रुब्रिकचे प्रकार आहेत विविध विषयांसाठी आणि विविध साधनांसाठी ते मार्गदर्शक तत्त्वे म्हणून वापरले जाऊ शकतात कार्नेगी मेलॉन युनिव्हर्सिटीच्या शिक्षण अध्यापनाच्या केंद्राप्रमाणेच रब्रिक कसे तयार करता येतील याविषयी काही विद्यापीठांची इतर अनेक शिक्षण केंद्रे काही मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतात इतर बरीच विद्यापीठे अशी मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करतात ज्यावर आधारित रुब्रिक्स तयार करता येतात परंतु रुब्रिक्सचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ती सुरुवातीला तयार केली जातात याचा अर्थ असा की रुब्रिक्स अस्तित्त्वात असतात आणि दुसरे रुब्रिक्स विद्यार्थ्यांसह आधीच सामायिक केले जातात रुब्रिक्सला प्रभावी बनविण्यासाठी ही एक आवश्यक बाब आहे उदाहरणार्थ आपण सादरीकरणाचे मूल्यांकन कसे करतो ते पाहू शकतो त्यासाठीच्या रुब्रिक्समध्ये प्रामुख्याने उच्च पातळीवर 3 श्रेण्या असू शकतात सामग्री जी विषयावर आधारित असते परंतु इतर काही मापदंडही असतात ज्यांचेवर मूल्यांकन होते ते मौखिक कौशल्य आणि अमौखिक कौशल्ये असू शकतात अमौखिक कौशल्यांमध्ये आपल्याकडे दृष्टी संपर्क असू शकतो चेहऱ्याचे हावभाव पवित्रा आपण सूचीबद्ध करू इच्छित असलेली इतर बरीच विशेषता असू शकतात मौखिक कौशल्यांमध्ये आपणास उत्साह आणि मौखिक विराम असू शकतात सादरीकरण दरम्यान आपण ज्या प्रकारचे विराम देतो ते किती वारंवार असतात ते प्रवाहाच्या प्रगतीस बाधा आणत आहेत ते संवादाच्या सुलभतेला बाधा आणत आहेत काय एखाद्याचे जोडणारे शब्द किंवा वाक्यरचनाच्या संदर्भात संपूर्णता आणि विद्यार्थ्याने वापरलेल्या वाक्यांचे शास्त्र इत्यादी मापदंड असू शकतात हे गुण प्राध्यापकांनी पुढाकाराने सूचीबद्ध केले पाहिजेत आणि विद्यार्थ्यांस सूचित केले पाहिजे वास्तविक सामग्री घोषित केलेले विषय कालबद्ध ता काही प्रमाणात दिलेला वेळ विद्यार्थ्याद्वारे किती प्रमाणात कालबद्धता पाळली जात आहे कोणत्या प्रकारचे दृश्य साधने वापरले जात आहेत सामग्रीचे अनुपालन होत आहे की नाही आणि सामग्रीची व्यावसायिकता आणि सादरीकरण यासारखे अनेक गुणधर्म असू शकतात आणि ते श्रेणीबद्धपणे आयोजित केले जाऊ शकतात श्रेणीबद्धतेच्या शीर्षस्थानी आहे अमौखिक कौशल्ये आहेत आणि दृष्टी संपर्क चेहऱ्या वरील अभिव्यक्ती पवित्रा हावभाव इत्यादीसारख्या निम्न पातळीवर आहेत प्रत्येक वैशिष्ट्यासाठी सूचीबद्ध केलेल्या कामगिरीचे काही स्तर निश्चित केले पाहिजेत कामगिरीची पातळी अंदाजे 3 ते 5 असू शकते कारण कार्यप्रदर्शन पातळी जितके अधिक तितके मूल्यांकन करणे अधिक अवघड असते तसेच अवजड असते कार्यप्रदर्शन पातळी कमी मूल्यांकन खूपच वरवरचे असेल प्रत्येक स्तरासाठी आपण त्या पातळीवर विद्यार्थ्यांची कामगिरी अपेक्षित असलेल्या परिस्थितीत वर्णन केले पाहिजे उदाहरणार्थ दृष्टी संपर्क त्या विशिष्ट गुणधर्मांना वाटप केलेले जास्तीत जास्त गुण 3 कामगिरीचे निकषांचे वर्णन करा की कोणत्या परिस्थितीत विद्यार्थी पूर्ण 3 गुण मिळवितो जेव्हा हा निकष सांगितला जाईल तेव्हा त्याच्या कार्यक्षमतेत हे विशिष्ट गुणधर्म विचारात घेतले जातील याची खात्री करण्यासाठी विद्यार्थी स्वत ला प्रशिक्षण देऊ शकतो या प्रकारची रुब्रिक्स तयार करणे आणि विद्यार्थ्यांसमवेत त्यांना सामायिक केल्यास कामगिरीशी संबंधित चाचणी बाबतीत विद्यार्थ्यांना चांगले काम करण्यास मदत करेल हे आपल्याकडे असणे आवश्यक आहे हे एक अतिशय महत्वाचे साधन आहे काठिण्य मूल्यमापन साधनांचा आणखी एक महत्त्वाचा पैलू बऱ्याचदा काही प्राध्यापकांनी हे एक प्रकारचे स्पष्टीकरण म्हणून दिले आहे की त्यांनी तयार केलेली मूल्यमापन साधने कमी जटिलतेच्या पातळीवर का आहेत जर सीओ वापर पातळीवर असेल तर ते समजून घेण्याच्या पातळीवर एक प्रश्न विचारू शकतात आणि असे म्हणू शकतात की आमचे विद्यार्थी कमकुवत विद्यार्थी आहेत ते वापर पातळीवर उत्तर देऊ शकणार नाहीत हे काठिण्य पातळी आणि जटिल पातळी दरम्यानच्या गोंधळामुळे होते या दोन भिन्न गोष्टी आहेत गुंतागुंत म्हणजे संज्ञानात्मक स्तराचा संदर्भ घेते परंतु अडचण पातळी म्हणजे विद्यार्थ्याने घेतलेल्या प्रयत्नांचे प्रमाण समस्येचे निराकरण करण्यासाठी घेतलेला वेळ संज्ञानात्मक भार किती तथ्य लक्षात घ्यावे लागतात खाते खात्यात घेतल्या जाणाऱ्या संकल्पनांची संख्या परंतु समान संज्ञानात्मक स्तरावर याचा अर्थ असा की वापर या बौद्धिक पातळीवर मी वेगवेगळ्या काठिण्य पातळी चे मूल्यमापन साधने बनवू शकतो आपण त्यांना बऱ्याच पातळ्यांमध्ये वर्गीकृत करू शकलो परंतु सामान्यत लोक त्यांचे 3 पातळी यांमध्ये वर्गीकरण करतात अगदी कमी काठिण्य पातळी मध्यम काठिण्य पातळी उच्च काठिण्य पातळी दिलेल्या बौद्धिक पातळीवर वेगवेगळ्या काठिण्य पातळीवर मूल्यमापन साधने तयार करणे शक्य आहे विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना चांगल्याप्रकारे शिकण्यास मदत करण्यासाठी आपण बौद्धिक पातळीवर रहाणे चांगले आहे आपण जटिलतेवर तडजोड करीत नाही आपण बौद्धिक पातळीवर चिकटतो परंतु त्या बौद्धिक पातळीवर आपण कमी कठीण मूल्यमापन साधने तयार करू शकतो जर आम्हाला असे वाटत असेल की आम्हाला आपल्या विद्यार्थ्यांकडून हेच आवश्यक आहे परंतु बौद्धिक पातळीवर तडजोड करणे ही विद्यार्थ्यांची नाउमेद होईल काठिण्य पातळी सामग्री कार्य आणि रचना यांच्याद्वारे दर्शविले जाते उदाहरणः एकाच बौद्धिक पातळीवर तीन भिन्न काठिण्य पातळीचे प्रश्न विचारले जातात पहिली म्हणजे कमी दुसरी मध्यम आणि तिसरी म्हणजे उच्च पातळीवरील काठीण्य पातळी त्या सर्वांचा संबंध फक्त कालावधी निश्चित करण्यासाठीच आहे जो मुळात वापर बौद्धिक पातळीवर आहे 1 मीटर लांबीच्या साध्या दोलका चा कालावधी जेणेकरून बरेच काही सामान्य आहे परंतु सर्वात कमी अवघड पातळीमध्ये आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर या कालावधीची गणना करण्यास नुकतेच विचारले दुसऱ्या साधनात तीच माहिती मोजावी लागेल आता दोलक एका लिफ्टमध्ये ठेवला आहे जो 2 मीटर प्रती वर्ग सेकंदच्या प्रवेगासह वरच्या दिशेने सरकत आहे समान बौद्धिक पातळी टिकवून ठेवताना ते जास्त अडचणीच्या पातळीवर आहे तिसरा एक सारखाच आहे 1 मीटर लांबी च्या साध्या दोलकाचा कालावधी निश्चित करणे परंतु आता संदर्भ म्हणजे गोळा नॉन विस्कस माध्यमात गोळ्याच्या एक दशांश घनतेच्या द्रावणात बुडविला जातो आणि तो दोन मीटर प्रति वर्ग सेकंद प्रवेगाने पुढे जाणाऱ्या लिफ्ट मध्ये ठेवला आहे हे द्वितीय स्थानापेक्षा जास्त काठिण्य पातळी आहे परंतु ते सर्व समान बौद्धिक पातळीवर आहेत आपण बौद्धिक पातळी सोडू नये हे फार महत्वाचे आहे परंतु आपण काठिण्य पातळीच्या प्रश्नावर सोपे करू शकतो जटिलता उच्च बौद्धिक पातळी संदर्भित करते काठिण्य उच्च बौद्धिक पातळीशी संबंधित असू नये आपल्याकडे उच्च बौद्धिक पातळीची निम्न पातळीवरील काठिण्य असलेले चाचणी घटक असू शकतात संबंधित बौद्धिक पातळीवरील चाचणीच्या घटकांना काठिण्य पातळीनुसार समाविष्ट न केल्यास ही एक अव्यवस्था असेल ते केवळ एक निमित्त आणि वाया घालवणे होते त्याच बौद्धिक पातळीवर आपण मूल्यमापन साधनांची अडचण दूर करू शकतो अभियांत्रिकी विषया संदर्भात रचना टप्प्यातील उप प्रक्रिया प्रस्तावित उप प्रक्रिया आणि त्यांचा क्रम खालीलप्रमाणे आहे प्रथम मूल्यांकन आणि मूल्यमापनासाठी तंत्रज्ञान निवडणे सीओ प्राप्तीसाठी लक्ष्य निश्चित करणे मूल्यमापन नमुना आणि मूल्यमापन साधनांची आखणी करणे मूल्यमापन गुणवत्तेची खात्री करण्यासाठी हे आधीच केले जाणे आवश्यक आहे जे शिक्षणाची गुणवत्ता सुनिश्चित करते साधन पेढी तयार करणे स्वाध्याय या भागात संबोधित न झालेल्या परंतु तरीही आपल्या विषयाशी संबंधित असलेल्या मूल्यमापनाच्या पैलूंची यादी करा आपल्या विषयाची रचना करण्याच्या संदर्भात आपण ऍडी च्या रचना टप्प्यात समाविष्ट होणे आवश्यक मानणार्या कोणत्याही भिन्न उप प्रक्रियेचे वर्णन करा या स्वाध्यायचे निकाल ta iistagmail com वर सामायिक केल्याबद्दल धन्यवाद रचना टप्प्यातील उप प्रक्रियांबद्दल चर्चा करू त्या भागाचा परिणाम असा होईलः मूल्यमापन करण्यासाठी तंत्रज्ञानाची निवड करण्याची उप प्रक्रिया समजून घेणे आणि सीओ प्राप्तीसाठी लक्ष्य निश्चित करणे सीओ प्राप्तीसाठी लक्ष्य निवडणे हे गुणवत्ता सुधारण्याच्या एनबीए प्रक्रियेचा पुन्हा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे आपण सीओ प्राप्तीचे लक्ष्य समोर ठेवले आहे आपण विषय शिकवतो त्या पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी निर्देशात्मक वितरण रचतो आपण मूल्यमापना द्वारे प्राप्तीची वास्तविक पातळी मोजतो वास्तविक प्राप्तीची पातळी लक्ष्यानुसार असल्यास नंतर आपण प्राप्ती पातळीचे लक्ष्य वाढविण्याचा विचार करू शकतो परंतु आपण लक्ष्यित उद्दिष्टांची पूर्तता करण्यात अपयशी ठरल्यास आपल्याला त्याची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून पुढील तुकडी अपेक्षित लक्ष्य पातळी साध्य करेल ती अपेक्षित गुणवत्ता पूर्ण करेल विद्यार्थ्यांद्वारे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याचे हे सार आहे हे करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे की गुणवत्तेचा दर्जा राखण्याकरता मूल्यमापनासाठी आम्हाला खरोखर डेटा उपयुक्त असणे आवश्यक आहे ज्याचा अर्थ असा होतो की मूल्यमापन वैध आणि विश्वसनीय असणे आवश्यक आहे त्यासाठी काही विशिष्ट प्रक्रिया पाळल्या पाहिजेत रचना टप्प्यात आपण यावर चर्चा करत आहोत आणि पुढच्या भागातही आपण यापुढे चर्चा सुरू ठेवू मनापासून धन्यवाद आणि आम्ही तुम्हाला पुन्हा भेटू